तर आपले पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 37 आहे आम्ही सिस्टम ऑफ लिनिअर इक्वेशन यावर आपली चर्चा सुरू ठेवणार आहोत आणि विशेषतः आज आम्ही सोल्यूशन उपाय शोधू जे गौस एलिमिनेशन पद्धत आहे तर आम्ही या गौस एलिमिनेशन पध्दतीबद्दल बोलत आहोत आणि तेथे आपण हे पाहणार आहोत की या अगदी पद्धतशीररित्या निर्मूलन तंत्राचा वापर करुन तो कसा मिळवायचा आणि त्याच मदतीने आम्ही सोल्यूशनाच्या सुसंगततेबद्दल देखील बोलू याचा अर्थ असा की या तंत्राच्या सहाय्याने सोल्यूशनाचे अस्तित्व आणि अस्तित्त्व नसल्याबद्दल सिस्टमची सोल्युशन आहे की नाही हे ओळखू शकतो ते अद्वितीय आहे किंवा त्याचे सोल्यूशन नाही ही सर्व ओळख आम्ही या गौससह तपासू शकतो म्हणूनच रेखीय समीकरणांची प्रणाली निराकरण पद्धती आपल्याकडे मूलत इतर पद्धती आहेत ज्याना आपण परिचित असले पाहिजे किंवा निर्णायकांची पद्धत आपल्याला या क्रेमरच्या Cramer's नियमाशी संबोधले पाहिजे तर या निर्धारकाच्या मदतीने आपल्याला तोडगा मिळतो आणि हे शक्य आहे जेव्हा आपल्याकडे एखादी अनोखी सोल्यूशन अस्तित्त्वात असते तेव्हा असेच समीकरणांची संख्या ज्याची माहिती अज्ञात असते आणि सिस्टममध्ये एक अनन्य निराकरण असते जर निर्धारकांच्या या पद्धतीचा वापर करून त्याऐवजी लहान समीकरणाच्या प्रणालीचे निराकरण करणे शक्य असेल आमच्याकडे मॅट्रिक्स इनव्हर्ज़न पद्धत देखील आहे जिथे ही b सिस्टमच्या बरोबरीने आहे आम्ही एकदा मॅट्रिक्सचा इनव्हर्ज़न केल्यावर आम्ही सोडवू शकतो तर या पैकी b च्या बरोबरीने आपण असे लिहू शकतो आणि एकदा आपल्याकडे असेल तर आपण या b ने गुणाकार करू आणि मग आपल्याला x मिळेल तर आपल्याकडे मॅट्रिक्सचा इनव्हर्ज़न असल्यास आम्ही सिस्टमचे सोल्यूशन सहज लिहू शकतो आता हे आणखी एक सामान्य प्रकरण आहे जे आपण या गौस एलिमिनेशन पध्दतीबद्दल बोलत आहोत तर जेव्हा आम्ही अद्वितीय निराकरणे नसलेली अनेक निराकरणे किंवा सिस्टमकडे उपाय नसतो तेव्हा येथे देखील आम्ही प्रकरणे हाताळू तर या सर्वांना आम्ही या गौस एलिमिनेशन तंत्राने शोधू शकतो आणि आपल्याकडे पुनरावृत्ती करण्याच्या पद्धती आहेत ज्या निराकरण करण्यासाठी जैकोबी आणि गौस सीडल पद्धत आहेत जेव्हा आपल्याकडे असंख्य समीकरणांची प्रणाली असते जे खरोखरच खूप मोठी प्रणाली आहे तर या सर्व पद्धती ज्या आमच्याकडे निर्धारक गौस एलिमिनेशन करण्याची ही पद्धत आहे इनव्हर्ज़न पद्धतीत ते प्रत्यक्षात अपयशी ठरतात किंवा त्याऐवजी त्यांना जास्त वेळ लागतो म्हणून आपण या पुनरावृत्ती करण्याच्या पद्धती घेतो तर पहिल्या तीन पद्धती थेट पद्धतींच्या श्रेणीत येतात प्रत्यक्ष पध्दती म्हणजे आपल्याला या तंत्रे वापरुन प्रत्यक्षात सिस्टमचा अचूक तोडगा मिळतो तर पुनरावृत्तीच्या पद्धती त्या आपल्याला दिलेल्या समीकरण प्रणालीचे अंदाजे सोल्यूशन देतात तर आम्ही या व्याख्यानात या गॉस एलिमिनेशन पध्दतीबद्दल बोलत आहोत जे या थेट पद्धतींच्या श्रेणीमध्ये एक अतिशय सामान्य आहे आणि आम्ही या तंत्रात काही प्राथमिक रो कार्याबद्दलही बोलत आहोत तर प्राथमिक रो ऑपरेशन्स म्हणजे काय तर आपण मॅट्रिक्सची व रो बदलू शकतो आणि समीकरणांच्या प्रणालीकडे परत जाऊ कारण समीकरणांच्या प्रणालीसाठी आपण मॅट्रिक्स A लिहित आहोत तर ही पंक्ती बदलणे काहीच नाही परंतु दुसरे समीकरण लिहिणे म्हणजे प्रथम स्थान आणि दुसरे स्थान दुसरे समीकरण तर या सोल्यूशनशी आमचे काही संबंध नाही आणि हे घटक रो ऑपरेशन्सच्या दृष्टीने मेट्रिक्स बरोबर करत आहोत जे आपण बदलू शकतो आणि मॅट्रिक्सच्या कोणत्याही दोन ओळी बदलू शकतो दुस या पंक्तीचा गुणाकार याचा अर्थ म्हणजे नॉनझेरो नंबरच्या लॅम्ब्डाने केलेली कोणतीही पंक्ती आणि हे आपल्या बरोबरच असे समीकरण म्हणण्यासारखे आहे आणि आम्ही काही समीकरणे काही संख्येने गुणाकार करीत आहोत आणि त्या सिस्टमचे निराकरण होईल आम्ही त्या ऑपरेशनसह समान राहतो तर मॅट्रिकच्या बाबतीत आम्ही या ऑपरेशनबद्दल बोललो की आता पंक्ती लॅम्ब्डा वेळासारखी बनली आहे म्हणून आपण नुकतेच लॅम्ब्डा नॉन शून्य क्रमांक समीकरणात गुणाकार केला आहे येथे लॅम्बडाच्या व्यतिरिक्त पंक्तीसाठी पंक्तीच्या वेळा तर आपण काय करू शकतो की आम्ही पंक्ती एका संख्येच्या लॅम्बडा ने गुणाकार करू पुन्हा शून्य नसलेल्या लंबडा कारण जर लॅम्बडा 0 असेल तर आपण या मध्ये काहीही जोडत नाही तर हा लँबडा ओळीच्या पटीने वाढविते आणि आपण याला पंक्तीमध्ये जोडू आणि ऑपरेशनच्या दृष्टीने लिहा की आता झाली आहे म्हणून आम्ही मध्ये समाविष्ट केले तर म्हणजे पंक्ती तर आम्ही i th ओळीने या लॅम्ब्डाला या j th वेळा पुन्हा जोडले आहे आणि नवीन येईल तर येथे ही प्राथमिक रो ऑपरेशन्स आहेत जी आम्ही या गौस एलिमिनेशन पध्दतीसाठी वापरत आहोत आपण हे सोप्या उदाहरणाच्या मदतीने समजावून सांगा आणि मग पुढच्या व्याख्यानात आम्ही अधिक सामान्य समस्यांसाठी जाऊ तर येथे आपण अगदी साधे उदाहरण घेऊ तर आपल्याकडे तीन समीकरण आहेत

प्रथम आपण या मॅट्रिक्स फॉर्ममध्ये हे समीकरण लिहू जेथे आपण या उजव्या बाजूच्या समीकरणाच्या उजव्या बाजूला 4 7 9 ने वाढवितो तर उजवी बाजू येथे मुळात गौस एलिमिनेशन पद्धतीत आपण काय करतो ते अचूकपणे कळेल डाव्या बाजूला आपण समान गोष्टी थेट समीकरणासह करू तर हे समजणे सोपे आहे की हे गॉस एलिमिनेशन फारच क्लिष्ट नाही परंतु ते पद्धतशीर पद्धतीने बदलण्यासारखे आहे तर आपल्याकडे हे पहिले पाऊल आहे की आपल्याला हे संयुक्त मेट्रिक्स लिहावे लागेल किंवा या स्वरुपात ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणावे लागेल तर आपल्याकडे हे गुणांक मॅट्रिक्स आहे जे की मेट्रिक्स A आहे जर आपण समीकरणाची पध्दत A मध्ये लिहितो तर ते फॉर्म च्या बरोबर आहे तर हा या प्रकरणात मध्ये असणार आहे तर या दोन मॅट्रिक्स A आणि मॅट्रिक्स b मध्ये मुळात दिलेल्या समीकरणांच्या प्रणालीची सर्व माहिती असते आणि आम्ही संवर्धित मॅट्रिक्समध्ये काय करतो आम्ही हे येथे मुळात संकलित करतो तर हे तंतोतंत A आहे आणि हे b आम्ही येथे अतिरिक्त कॉलम प्रमाणेच मॅट्रिक्सने वाढविले आहे तर म्हणून या मेट्रिक्सला आम्ही वाढीव मॅट्रिक्स म्हणतो तर आता आपण हे करू की समीकरणांसह डावीकडील बाजू जसे सर्व काही समीकरणांद्वारे केले आहे आणि नंतर आम्ही या मॅट्रिक्सच्या स्वरूपात आणि म्हणूनच गौस एलिमिनेशन तंत्र म्हणून भाषांतरित करू तर आपण हे समीकरण क्रमांक 1 च्या मदतीने आता हे करत आहोत आपण हे समीकरण क्रमांक 2 पासून हा व्हेरिएबल काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत तर आपण हे समीकरण 1 बाय 2 ने गुणाकार केल्यास काय करायचे आहे नंतर हे समीकरण 2 या समीकरणातून वजा करा Solution आणि आता पुढील एक तर आपल्याकडे ही कमी केलेली प्रणाली आहे किंवा मेट्रिक्सशी संबंधित आहे आणि आता या वाढीव मॅट्रिक्सपासून सुरू करण्यासाठी आणि या फॉर्ममध्ये कमी करण्यासाठी आपल्याला ही एक पायरी आहे जी आपण इक्लोन फॉर्म म्हणून म्हणतो म्हणूनच पुढच्या व्याख्यानात आपण ही चर्चा सुरू ठेवत आहोत की सर्वसाधारणपणे नेमके काय आहे तर आता या बाबतीत अंदाजे बोलताना आपल्याला हे चर्चेचे स्वरुप मिळाले की नाही ते पाहावे लागेल तर आपल्याकडे नेहमीच एचेलॉनसाठी ही रचना या चरणातील संरचनेप्रमाणे असेल तर येथे शून्य नसलेले आणि नंतर येथे सर्व काही शून्य आणि नैसर्गिकरित्या डाव्या बाजूला आपल्याकडे सिस्टमचे हे एक्चेलॉन फॉर्म आहे आणि एकदा आपण या एक्चेलॉन फॉर्मवर पोहोचल्यानंतर आपल्याला सोल्यूशन अगदी सहज मिळू शकेल तर आता तोडगा कसा काढायचा या समीकरणाद्वारे प्रथम आपण पाहू तर सोल्यूशन आपल्या शेवटच्या समीकरणातून होईल जे आपण थेट आपला लिहू शकतो गॉस एलिमिनेशनच्या संदर्भात आपण ज्याला म्हणतो त्यास हा मागील बदली म्हणून संबोधतो जी खरतर तिसरी पायरी आहे तर पहिली पायरी आपल्या या मॅट्रिक्समध्ये आणि उजव्या बाजूला वेक्टरला या ऑगमेंटेड मॅट्रिक्समध्ये टाकत होती दुसरे म्हणजे या पंक्ती ऑपरेशन्स करून या चर्चेच्या रूपात घट करणे गौस एलिमिनेशनाची शेवटची पायरी परत जाण्याची जागा आहे जिथे आपल्याला सिस्टमचे सोल्यूशन मिळेल तर मागील बदली आपण येथून तळापासून सुरू करू जेथे 3 हे 6 बरोबर आहे तर हे शेवटचे समीकरण आहे जे 3हे 6 बरोबर आहे असे म्हणतात आम्ही नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे हेच आहे प्रत्यक्षात आपण डावीकडून दिलेल्या समीकरणांची प्रणाली आहे तर येथे आपल्याकडे 3 ही 6 च्या बरोबर आहे याचा अर्थ असा की येथे हे 2 आहे नंतर हा माहित आहे मग येथून आपण आता स्टेप बाय स्टेप पर्यंत वरी जाऊ तर या समीकरणातून आपल्याला x 2 व्हेरिएबल मिळेल तर हे समीकरण हा एक्चेलॉन फॉर्म एकदा मिळाल्यावर आपल्यास या मागील पर्यायातून निराकरण मिळते येथे आणखी काही मुद्द्यांची नोंद घ्यावी लागेल आणि आम्ही पुढील लेक्चरमध्ये पुन्हा त्यांचा शोध घेऊ तर आपल्याकडे असे दिसून आले आहे की आपल्याकडे एक अनोखा तोडगा आहे जो आपल्याला 1 1 2 म्हणून प्रणालीचा एक सोल्यूशन मिळाला आहे आणि खरोखरच सिस्टमचा हा अनोखा उपाय आहे की आम्हाला इतर कोणतीही शक्यता थेट मिळत नाही शिवाय या समीकरण सोल्यूशन पासून परंतु आता आपण हे ओळख देणार आहोत की या पहिल्या रांगेत या पहिल्या स्तंभात या मुख्य घटकांना पिव्होट घटक म्हणतात याला पिव्होट घटक म्हणतात आणि पिव्होट घटक नेहमी नॉनझिरो घटक असतो आणि या खाली सर्व काही शून्य असावे आणि आता जेव्हा आपण पुढच्या ओळीवर किंवा पुढच्या कॉलमवर येतो तेव्हा ही संख्या पुन्हा पिव्होट आहे कारण येथे सर्व काही शून्य आणि डावे सुद्धा शून्य आणि या सब मेट्रिक्समध्ये सर्व काही शून्य आहे पुढील गोष्टीकडे जाणे देखील एक पिव्होट घटक आहे कारण हे नॉनझेरो आहे आणि सर्व काही शून्यावर राहिले आहे आणि येथे काहीही नाही कारण मॅट्रिक्स हा होता तर अशा घटकांना अशा नॉनझेरो घटकांना पिव्होट म्हटले जाईल कारण त्यांच्यात खूप महत्वाची भूमिका आहे आता ते सोल्यूशनाच्या सुसंगततेबद्दल सोल्यूशनच्या एक्सिस्टन्स बद्दल आणि नॉन एक्सिस्टन्स बद्दल चर्चा करीत आहोत तर जर आपण येथे पिव्हट्सची संख्या लिहिली असल्यास आपल्याकडे किती पिव्हट्स आहेत आमच्याकडे एक पिव्होट आहे आमच्याकडे दोन पिव्होट आहेत आमच्याकडे तीन पिव्होट आहेत आमच्या या सिस्टममध्ये आमच्याकडे या मुख्य श्रेणीतील मेट्रिक्स मध्ये तीन पिव्होट आहेत तर येथे पिव्होट ची संख्या अज्ञातच्या संख्येइतकीच आहे आपल्याकडे किती अज्ञात आहेत तीन अज्ञात तर ही पिव्होट संख्या अज्ञात लोकांच्या संख्येइतकीच आहे तर आपल्याकडे अगदी अनन्य सोल्यूशन आहे अनन्य सोल्यूशनाचे प्रकरण आहे कारण आपली मुख्य संख्या अज्ञात च्या संख्येइतकी आहे किंवा दुसर्या शब्दात आपण म्हणतो प्रत्येक समांतर स्तंभ एका परिवर्तनाशी संबंधित आहे तर सह प्रथम हे शी संबंधित आहे हे शी संबंधित आहे कारण जर आपल्याला आठवत असेल की हे b च्या बरोबरीचे आहे आम्ही हे लिहू शकतो म्हणजे मी येथे या स्तंभच्या दृष्टीने हे प्रॉडक्ट 1 0 0 हे ने गुणाकार केला आणि नंतर दुसरा ने गुणाकार केला जाईल तिसरा स्तंभ ने गुणाकार होईल तर हा पहिला कॉलम येथे शी संबंधित आहे हे सह आहे हे सह आहे म्हणून जर प्रत्येक कॉलमचा मुख्य भाग असा आहे तर आपल्याकडे इतर मार्गांनी आम्ही हा शब्द ठेवू शकतो की प्रत्येक स्तंभ हा त्या ठिकाणी पिव्होट म्हणून निराकरण एक अनन्य सोल्यूशन असेल तर प्रत्येक स्तंभात पिव्होट असते आणि जेव्हा आपल्याकडे निराळे निराकरण होते तेव्हा असे होते तर आपण मुख्य गोष्टींबद्दल आणखीन काही गोष्टींचा शोध घेणार आहोत आणि येथे या संकल्पनेची ही अगदी प्राथमिक ओळख आहे आणि आम्ही फक्त 3 बाय 3 मॅट्रिक्सचा विचार करीत आहोत तर आपण पुढच्या व्याख्यानात या पिव्होट्स आणि इचेलॉन फॉर्म बद्दल अधिक बोलणार आहोत तर आता उदाहरण क्रमांक 2 वर जाऊ आता आपण उदाहरण बदलले आहे तर हे ऑगमेंटेड मॅट्रिक्स हा फॉर्म घेत आहे आणि आपण पूर्वी केलेले समान परिवर्तन हेच बदल घडवून आणत आहोत कारण मॅट्रिक्समध्ये फक्त थोडा बदल झाला आहे तर पुन्हा हा घटक पहिल्या रांगेतून 0 बनवण्याचा प्रयत्न केला जाईल याचा अर्थ असा आहे की आपल्याला या पंक्तीमधून सलग 2 वेळा वजा करावे लागेल तर हे अगदी येथे लिहिले आहे आणि म्हणूनच आपण हे समजून घेतले आहे की दिलेली प्रणाली विसंगत आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे कोणताही उपाय नाही ज्याचे येथे सोल्यूशन असू शकत नाही तर या इचेलॉन फॉर्ममध्ये केवळ त्यास कमी केल्याने आपण असे पाहिले आहे की सोल्यूशनला हे माहित आहे की सिस्टमला कोणताही उपाय नाही कारण शेवटच्या समीकरणापासून आपल्याला 0 मिळणे 0 हे 6 च्या समान आहे तर हे निरीक्षण करून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की या प्रणालीला कोणतेही निराकरण नाही आणि दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर पिव्होट म्हणजे उजवीकडे सर्वात महत्वाचा कॉलम हा पिव्होट आहे कारण आता येथे पिव्होट आहे आणि हे मुख्य दुसरी पंक्ती किंवा दुसर्या स्तंभात आहे तिसर्या स्तंभात पिव्होट नाही कारण हे पिव्होट असू शकत नाही कारण हा 0 घटक आहे पिव्होट हा शून्य नसलेला घटक असणे आवश्यक आहे परंतु येथे या क्रमांकाकडे पाहणे हे एक पिव्होट आहे तर हे सोल्यूशन झाले की सर्व काही 0 वर सोडले आहे आणि तळाशी जाण्यासाठी काहीही नाही तर आपल्याकडे हे आहे अगदी बर्याच स्तंभात पिव्होट आहे तर अगदी विसंगततेच्या बाबतीत जे आहे किंवा सिस्टमकडे कोणतेही सोल्यूशन नाही कारण या सर्वात उजवीकडे स्तंभ एक पिव्होट आहे असे होऊ नये पिव्होट मुख्य मॅट्रिक्समध्ये या उजव्या स्तंभात नसावा जो या उजव्या बाजूच्या वेक्टर b ठीक आहे तर ही कोणतीही निराकरणाची बाब नाही आणि समीकरणे विसंगत आहेत आणि म्हणूनच तो सोल्यूशन अस्तित्त्वात नाही आता आपण तिसर्या उदाहरणात जाऊ जे पुन्हा किंचित बदलले आहे तर येथे आम्ही ही आणि सारखीच ऑपरेशन्स करत आहोत कारण याचे उद्दीष्ट समीकरण क्रमांक 2 व समीकरण क्रमांक 3 पासून दूर करणे हे आहे तर असे केल्याने आपल्याला हे मिळाले आणि नंतर पुन्हा तेच ऑपरेशन झाले कारण हे समीकरण म्हणजे माझी ही पंक्ती 2 आहे किंवा आपल्याला येथे रो 3 या समीकरणातून मुक्तता मिळवायची आहे तर आपण फक्त वजा करू तर आणि अशा प्रकारे आपल्याला येथे 0 आणि 0 देखील मिळेल तर आता हे मागील केसापेक्षा भिन्न आहे जसे आपल्याला 0 हे 6 बरोबर आहे इतकेही मिळत नाही म्हणजेच शेवटचे समीकरण पूर्णपणे 0 होते तर 0 बरोबर 0 इतके काही हरकत नाही किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर आपल्याकडे येथे शेवटच्या कॉलममध्ये पिवोट नाही कारण हे आमचे मुख्य पिवोट घटक काय आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे वेक्टर आणि मॅट्रेसेसच्या अनेक गुणधर्मांवर चर्चा करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात तर येथे हे सर्व काही 0 पिवोट आहे आणि येथे काहीही शिल्लक नाही आता उजवीकडे हे पिवोट आहे हे पिवोट नाही कारण डावीकडे आपल्याकडे नॉनझिरो घटक आहेत तर पिवोट साठी 0 ते डावीकडे आणि तळाशी देखील असावे लागेल आणि सर्व काही डाव्या बाजूस 0 असावे तर आपल्याकडे हा पिव्होट आहे आपल्याकडे हा घटक पिव्होट आहे आणि आता आपल्याकडे स्तंभ क्रमांक 3 किंवा पंक्ती क्रमांक 3 कोणतेही पिव्होट नाही तर काही हरकत नाही परंतु किमान शेवटच्या सर्वात उजवीकडे असलेल्या स्तंभात देखील पिव्होट नाही तर यंत्रणा सुसंगत आहे तर सिस्टम सुसंगत आहे म्हणजे आपल्याकडे निराकरण आहे आणि खरंच या प्रकरणात जेव्हा आपण पाहतो की समीकरणे सुसंगत आहेत आणि पिव्होट संख्या ही अज्ञात लोकांच्या संख्येपेक्षा कमी आहे तर या प्रकरणात आमच्याकडे फक्त दोन पिव्होट आहेत आणि तेथे तीन अज्ञात आहेत तर हीच स्थिती आहे जिथे आपल्याकडे अमर्याद सोल्यूशन आहे अनन्य निराकरणाच्या बाबतीत पिव्होटची संख्या अज्ञात लोकांच्या संख्येइतकी असेल म्हणूनच या प्रकरणात आपल्याकडे इन्फायनाईट उपाय असतील आणि या निराकरणासाठी पुन्हा एक अतिशय पद्धतशीर दृष्टिकोन असेल जेव्हा आपल्याकडे हे इन्फायनाईट सोल्यूशनांचे प्रकरण असेल तर या स्तंभात पिव्होट आहे या स्तंभात पिव्होट आहे तिसऱ्या स्तंभात पिव्होट नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे हे आपण च्या अनुरुप म्हणतो हे शी संबंधित आहे आणि हे शी संबंधित आहे तर येथे शी संबंधित तिसर्या स्तंभात पिव्होट नसल्यामुळे आम्ही हा एक विनामूल्य व्हेरिएबल म्हणतो कारण या शी संबंधित कॉलमला पिव्होट नसते आणि आम्ही याला फ्री व्हेरिएबल प्रमाणे म्हणतो फ्री म्हणजे आम्ही आपल्या इच्छेनुसार हे निवडू शकतो म्हणूनच हा एकमेव मुद्दा आहे जिथे आपण अनेक उपायांच्या चर्चेत प्रवेश करीत आहोत आणि हे विनामूल्य व्हेरिएबल असल्यामुळे आपल्याला पाहिजे असलेल्या कोणत्याही गोष्टीची आपण निवड करू शकतो आणि आपण आता तेच करू तर येथे मुख्य पिव्होट ची संख्या एका अज्ञात च्या बरोबरीची आहे कारण तेथे दोन पिव्होट आहेत आणि तीन अज्ञात आहेत आणि फ्री व्हेरिएबल ची संख्या तंतोतंत डावीकडील असेल कारण हे येथे व्यापलेले आहे आपल्याकडे पिव्होट आहे परंतु मध्ये पिव्होट नाही तर हे फ्री व्हेरिएबल आहे तर फ्री व्हेरिएबल्सची संख्या n वजा r असेल तर n या मुख्य मॅट्रिक्स मधील स्तंभांची संख्या आहे किंवा अज्ञातांची संख्या आणि वजा या r ची संख्या आहे ही मुख्य संख्या म्हणजे आपण पिव्हट्सच्या संख्येला हे नाव देतो तर मग आता आपल्याकडे काय आहे आपल्याकडे आमची सिस्टम आहे जी या फॉर्ममध्ये कमी झाली आहे आणि जिथे ने फ्री व्हेरिएबल म्हणून चिन्हांकित केले आहे आणि मग आपण या ला काही वास्तविक संख्या म्हणून निवडू शकतो आणि नंतर आपल्याकडे असल्यास समीकरण क्रमांक 2 वरून आपल्याला मिळेल कारण हे आता डिपेंडंट चल आहेत तर हे चे निराकरण आहे आणि ही नल स्पेस आहे ज्याला आपण नल स्पेस म्हणून संबोधू आणि त्याबद्दल अधिक चर्चा आपण नंतर थोड्या वेळाने करू परंतु या आणि त्यातील निराकरण ही एक विशिष्ट रचना आहे एकदा आम्ही हा उपाय लिहिला की येथे आपण पाहत आहोत त्याचे दोन घटक आहेत एक या अल्फाशिवाय आणि दुसरा भाग अल्फासह आणि हा भाग येथे 2 वजा 1 1 हे अचूकपणे पूर्ण करतो आणि जर ते x चे 0 बरोबर असेल तर हे देखील अल्फा वेळा पट पूर्ण करते कारण ते चे सोल्यूशन करतात कारण ते अल्फा आहे फक्त एक स्थिर आणि x या चे सोल्यूशनी असेल तर अल्फा x मधील A देखील सोल्यूशनी करेल आणि हे या चे निराकरण आहे कारण येथे प्रत्येक अल्फासाठी बरेच सोल्यूशन आहेत अल्फा आपण 1 घेतो 2 घेतो 1 5 घेता काहीही तर हे अचूक चे निराकरण आहे आणि नंतर आपण येथे येऊ याला a ची नल स्पेस म्हणतात तर नल स्पेस काहीही नाही परंतु या चे सर्व निराकरण एकत्रितपणे नल स्पेस असे म्हणतात येथे हा स्थिर भाग अल्फाशिवाय दिला जाणारा सिस्टमचा एक विशिष्ट उपाय आहे किंवा सॉरी Ax हे b बरोबरच आहे तर ही आपली समीकरणे पूर्ण करेल आणि हे किंवा कोणत्याही संख्येने गुणाकार केल्यास हे चे सोल्यूशन करेल जे तथाकथित एकसमान समीकरणांची प्रणाली आपल्या दिलेल्या सिस्टमशी संबंधित आहे म्हणून होमोजिनीअस म्हणजे उजवीकडे आपण 0 वर सेट केले आहे म्हणून आपण यावर नंतर अधिक चर्चा करणार आहोत ही एक अतिशय खास रचना आहे तर आपल्याकडे नेहमीच असा असेल की हा आपला x आम्ही लिहू शकतो म्हणून जेव्हा आपण उजवीकडील बाजू 0 वर सेट करतो तेव्हा दिलेल्या सिस्टमचे एक विशिष्ट सोल्यूशन तसेच होमोजिनीअस सिस्टमच्या सोल्यूशनचा हा एक निराकरण असतो आणि आपण सहजपणे तपासू शकतो की ही खरोखर होमोजिनीअस सोल्यूशन होते म्हणजे उजव्या बाजूला 0 आहे तर ही येथे आहे तर हे 0 च्या बरोबरीने आहे ते सोल्यूशन देते तर हा भाग या तिन्ही समीकरणे पूर्ण करेल आणि कोणतीही संख्या आपण यास गुणाकार करू शकतो याचा परिणाम होणार नाही कारण उजव्या बाजूची बाजू 0 आहे तर हा भाग अचूक च्या अनुरुप आहे Ax हे b समीकरण आहे तर हा भाग येथे च्या अनुरुप आहे आणि हा एक विशिष्ट उपाय आहे जो या Ax ला अचूक सोल्यूशनी करतो b समीकरणाइतकेच आहे तर यावर अधिक आपण पुढच्या व्याख्यानात पुढे जाऊ म्हणूनच या एलिमिनेशन टेक्निक्सची आपण एक मूलभूत ओळख पाहिली आहे आणि विशेषतः हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो आपण या 3 बाय 3 सिस्टमसाठी कमीतकमी पाहिलेला आहे आणि या चर्चेच्या आधारे आपण या सोल्यूशनवर त्याबद्दल बोलू शकतो सोल्यूशनाची सुसंगतता किंवा सोल्यूशनाची विसंगतता याबद्दल तर या अनोख्या सोल्यूशनाची सर्व प्रकरणे अनंतपणे अनेक उपायांवर या चर्चेच्या स्वरुपाच्या सहाय्याने चर्चा केली जाऊ शकते तर मी लेक्चर्स तयार करण्यासाठी वापरलेले हे संदर्भ आहेत आणि खूप खूप धन्यवाद